तर आम्ही शेवटच्या व्याख्यानात पाहिले आहे की ड्रेन प्रकार ट्रान्सफर वैशिष्ट्यांच्या दृष्टीने डिप्लेशन होणाऱ्या प्रकार MOSFET मधील संबंध कसा मिळवायचा आणि आम्ही उदाहरणे देखील पाहिली आहेत या व्याख्यानात आपण MOSFET करंट व्होल्टेज वैशिष्ट्ये कशी मिळवू शकतो ते पाहूया आणि हे MOSFET करंट मिरर म्हणून कसे वापरावे आमच्याकडे येथे N चॅनेल MOSFET आहे आमच्याकडे P प्रकार सब्सट्रेट आहे आणि सुरुवातीला कोणतेही चॅनेल तयार होत नाही परंतु जेव्हा VGS हे VT पेक्षा मोठे असेल तेव्हा तेथे चॅनेल तयार होईल जेव्हा मी या पद्धतीने व्होल्टेज लागू करतो म्हणजेच गेट स्त्रोताच्या तुलनेत सकारात्मक आहे काय होईल VGS हे VT पेक्षा मोठे असताना चॅनेल निर्मिती का होते माझ्याकडे एक गेट आहे जे धातूला जोडलेले आहे तेथे ऑक्साईड थर आहे आणखी एक धातू आहे हे आपले चॅनेल इलेक्ट्रॉनचे बनलेले आहे लेयर SiO2 इन्सुलेट करून विभक्त केलेल्या 2 कंडक्टिंग प्लेट्स आहेत हे कॅपेसिटरसारखे दिसते 2 डायलेक्ट्रिक सामग्री किंवा हवेद्वारे विभक्त प्लेट चालवणे तर कॅपेसिटरची निर्मिती आहे जेव्हा आपण पॉझिटिव्ह गेट व्होल्टेज लागू करता ज्यामुळे सब्सट्रेटमधून इलेक्ट्रॉन गेटच्या दिशेने आकर्षित होतात आणि चॅनेल बनवतात ही चॅनेल 1 प्लेट बनवते ज्या धातूद्वारे ती चालते ती दुसऱ्या प्लेटमधून घेतली जाते तर तेथे एक इन्सुलेटर असतो 2 कंडक्टिंग प्लेट्स दरम्यान तर हे तुमचे कॅपेसिटर आहे आता जर माझ्याकडे कॅपेसिटर असेल तर कॅपेसिटन्स CkAεod

आम्हाला माहित आहे की करंट I dqdt चार्ज q CV εoWL t0 VGS VT हे किमान व्होल्टेज किंवा स्त्रोत आणि ड्रेन दरम्यान चॅनेल तयार करण्यासाठी जबाबदार असलेले व्होल्टेज आहे लक्षात घ्या की VGS हे VT पेक्षा मोठे आहे t LV LµnE L2µnVDS आणि IDµnεotoWLVDS VDS जास्त असल्यास Q CV εoWLVGS VT VDS2to आमच्याकडे -VDS2 आहे कारण उच्च VDS साठी आम्हाला चॅनेलच्या मध्यभागी कुठेतरी एक बिंदू विचारात घ्यावा लागेल जो स्त्रोत आणि ड्रेनमध्ये अर्धा पट व्होल्टेज आहे So t L2µnVDS आता ID बनतो IDµnεotoWLVGS VT VDS2VDS जर मी ID मूल्य बदलले तर ID आणि VDS चे हे समीकरण इनवर्स पॅराबोला सारखे दिसते VDS VGS VT IDµnεotoWLVGS VT VGS VT 2 आपण या प्रदेशात पाहू शकता IDS हे VDS पासून स्वतंत्र आहे हे फक्त VGS वर अवलंबून आहे तर येथे चॅनेल लांबी मोड्यूलेशन काय आहे जर मी VDS वाढवत राहिलो जरी मी हळू हळू VGS बदलत राहिलो तर प्रारंभिक चॅनेल ड्रेन च्या बाजूने कमी होऊ लागेल जर स्त्रोत आणि ड्रेन दरम्यान प्रारंभिक लांबी L असेल तर चॅनेलचे प्रमाण जे संकुचित झाले आहे ∆L VD saturation VGS VT where I VDS VD saturation या प्रकरणात व्यस्त शुल्क आकारले जाईल आणि माझे ID सूत्र असेल ID LIDL ∆L IDkn2WL2 1λVDS चॅनेल लांबी मॉड्यूलेशन पॅरामीटर आवश्यक असताना हे सूत्र विचारात घेतले पाहिजे λ संबंधित प्रतिकार ro ∂ID∂VDS 1 kn2WL2λ 1 λ च्या लहान मूल्यांसाठी ro 1λID VDS अक्षावर ID विरुद्ध VDS प्लॉटवरील छेदनबिंदू प्लॉट करा ट्रायोड आणि साचू रेशन संतृप्ति प्रदेश चिन्हांकित करा उताराचे समीकरण देखील लिहा आता आपण MOSFET चा एक अतिशय महत्वाचा अनुप्रयोग पाहू म्हणजे करंट मिरर आपल्याकडे मिरर आहे असे म्हणूया मी माझ्या चेहऱ्यासमोर मिरर ठेवला तर मी प्रतिमा पाहू शकतो आरशावर प्रतिमेची प्रतिकृती आहे मिरर तुम्हाला तुमच्या प्रतिमेची विस्तारित आवृत्ती किंवा तुमच्या प्रतिमेची संकुचित आवृत्ती देखील दाखवते म्हणजे आरशामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रतिमा दाखवण्याची क्षमता असते करंट आरसा संदर्भ प्रवाहाची प्रतिमा तयार करतो करंट मिरर सर्किट वापरून करंट्स वर किंवा खाली वाढवता येतात येथे गेट ड्रेन ला जोडलेले आहे हे MOSFET आहे 2 MOSFETs M1 आणि M2 आहेत येथे एक उच्च संदर्भ आहे आणि हे Io आहे तर Io हा Ireference चा आरसा आहे आणि या विशिष्ट प्रकरणात Io आयरेफरन्सच्या बरोबरीचा असू शकतो आपल्याकडे आयरेन्फरन्सपेक्षा Io कमी असू शकतो किंवा आयरेफरन्सपेक्षा Io जास्त असू शकतो

For λ0 IoIref WL2WL1 साधारणपणे दोन्ही ट्रान्झिस्टरसाठी L समान असतात Io Iref W2W1 जर मी W1 W2 ठेवले तर माझ्याकडे समान प्रवाह असेल जर माझ्याकडे W1 W2 असेल तर माझ्याकडे जास्त करंट असेल जर माझ्याकडे W1 W2 असेल तर माझ्याकडे कमी प्रवाह असेल प्रत्यक्षात माझ्याकडे एक सर्किट आहे ज्यामध्ये मी करंट बदलू शकतोतो करंट चा आरसा आहे जर λ हे 0 नसेल तर आम्ही Io मध्ये Iref ची नक्कल करू शकतो याची हमी देऊ शकत नाही जर λ 0 च्या बरोबरीचे नसेल मग VDS1 हे VDS2 च्या बरोबरीचा नाही मग समस्या असतील मर्यादित λ मुळे पहिली त्रुटी आहे जर मी VDS2 VDS1 स्थिर ठेवले तर λ मध्ये वाढ करण्यासाठी त्रुटी पुन्हा वाढते दुसरी त्रुटी म्हणजे 2 ट्रान्झिस्टरमधील फरक किंवा न जुळण्यामुळे त्रुटीजर आपण चालू मिरर डिझाइन करण्यासाठी निवडलेल्या 2 ट्रान्झिस्टरमध्ये विसंगतता असेल तर पहिल्या ट्रान्झिस्टरचा थ्रेशोल्ड व्होल्टेज दुसऱ्या ट्रान्झिस्टरच्या थ्रेशोल्ड व्होल्टेजच्या बरोबरीचा नसेल VT1 VT2 च्या समान नसेल जर थ्रेशोल्ड व्होल्टेज समान नसेल तर नंतर थ्रेशोल्ड व्होल्टेज दरम्यान एक जुळत नाही आणि म्हणूनच फिक्स्ड VT साठी जर संदर्भ चालू वाढला एरर वाढली किंवा फिक्स्ड रेफरन्स करंटसाठी जर VT वाढली तर एरर वाढली ही दुसरी एरर आहे जी एरर नंबर 2 आहे तिसरी त्रुटी लेआउटच्या विसंगतीमुळे आहे तर जर तुम्ही लोकांनी सर्किट डिझायनिंग शिकले असेल तर तुम्ही कडेन्स वापराल आणि जेव्हा तुम्ही ते डिझाईन कराल तेव्हा तुम्हाला दिसेल की लेआउट आणि डिझाईन लेआउटमध्ये विसंगती आहे ज्यामुळे पुन्हा त्रुटी निर्माण होईल तर ही फक्त एक चालू मिरर क्रिया आहे जर तुम्हाला M1 आणि M2 दिसत असेल जर त्रुटी VDS वाढली तर Ireference वाढेल जेव्हा माझे Ireference वाढते M2 आधीच संपृक्ततेत आहे तेव्हा मला करंट Io कडे परत जाणे आवश्यक आहे याचे कारण असे आहे की त्याचे अनुसरण करायचे आहे आणि मग जेव्हा या दिशेने वाढ होत आहे तेव्हा ही तुमची करंट आरसा क्रिया आहे तर आम्ही या 3 त्रुटी कशा कमी करू शकतो कॅस्केडिंग करंट मिरर नावाचे एक तंत्र आहे तर IoIreference W2W1 मिळवण्यासाठी आपल्याला काय हवे आहे λ0 किंवा VDS1VDS2 पण माझ्याकडे साध्या चालू मिरर सर्किटमध्ये काहीच नाही म्हणून माझ्याकडे λ 0 आणि VDS1VDS2 असू शकत नाही विशेषत जेव्हा तुमचा VDS1 हे VDS2 च्या बरोबरीचा नसेल म्हणून या प्रकरणात आपण कॅस्केड करंट आरसा वापरला पाहिजे कॅस्केड करंट आरशात आम्ही 4 MOSFETs M1 M2 M3 M4 वापरतो आणि आम्ही ड्रेन ला गेटशी जोडतो आणि नंतर गेट जोडलेले असतात M3 आणि M4 मालिकेत आहेत M2 आणि M4 देखील कॅस्केड स्थितीत आहेत आता तुम्ही इथे पाहू शकता की जर माझ्याकडे VDS1 VDS2 असेल तर त्रुटी 0 असेल त्यामुळे कॅस्केड करंट मिररचा अभ्यास दोन वेगवेगळ्या गटांद्वारे केला जातो एक रझावी आहे जिथे तो प्रस्तावित करतो की Io जर Ireference च्या बरोबरीचे नसेल तर λ 0 या विशिष्ट स्थितीचा विचार करूया Io हे Ireference बरोबरीचा नाही कारण जर λ 0 M1 आणि M3 मध्ये समान प्रवाह असेल तर M1 आणि M3 मध्ये समान प्रवाह WL आणि VT समान आहेत VGS3 समान आहे VGS1 ला आणि मी असे गृहीत धरतो की माझे थ्रेशोल्ड व्होल्टेज M3 WL आणि M3 आणि M1 चे थ्रेशोल्ड व्होल्टेज समान आहे थ्रेशोल्ड व्होल्टेज आणि WL प्रमाण समान आहे किंवा थ्रेशोल्ड व्होल्टेज समान आहे आणि M1 आणि M3 चे WL प्रमाण समान आहे कारण VGS3VGS1 आणि M1 आणि M2 चे दरवाजे लहान असल्याने VGS2 हे VGS1 च्या बरोबरीचे असावे M4 आणि M2 मध्ये समान प्रवाह असल्याने VGS2VGS4

आता M4 आणि M2 मध्ये समान विद्युत प्रवाह असल्याने याचा अर्थ VGS4 VGS2 जर ही अट असेल याचा अर्थ VDS2 VDS1 आणि येथे आपण λ 0 विचार केला आहे मग जर ही अट असेल तर त्रुटी राहणार कारण माझे समीकरण IoIreference WL2 W L1 1 λVDS2 1λ VDS1 बरोबर VDS 2 VDS1 स्थिती समाधानी आहे आणि λ हे 0 च्या बरोबरीने आहे जसे आपण येथे गृहीत धरले आहे याचा अर्थ आमची त्रुटी 0 असेल तर जर λ हे 0 च्या बरोबरीचे नसेल तर त्या बाबतीत काय होईल अशा परिस्थितीत आपण ते येथे पाहू VDS1 हे VDS2च्या बरोबरीचा आहे याचा अर्थ Io Ireference च्या बरोबरीचा आहे परंतु कॅच येथे आहे की M3आणि M4 साठी 0 आहे परंतु M1 आणि M2 साठी 0 नाही तर रझावीने सुचवलेल्या पद्धतीचा वापर करून त्रुटी आहे की नाही याची गणना करताना ही पकड आहे तर आपण काय करू शकतो अॅलन आणि होलबर्ग यांनी प्रस्तावित केलेली दुसरी पद्धत आपण पाहू शकतो म्हणून जर मी M1 वर M3 कॅस्केड केले तर ROUT वाढते ROUT1λIo ROUT अत्यंत उच्च आहे याचा अर्थ प्रभावी λ हे 0 च्या जवळ असेल म्हणून जरी VDSA किंवा VDSB मध्ये मर्यादित असमंजस असला तरीही प्रभावी λ हे 0 च्या बरोबरीची असल्याने माझी त्रुटी कमी आहे आणि माझा Io Ireference च्या बरोबरीचा असेल ROUT 1 Io ROUT हे λ कमी झाल्यामुळे वाढेल कारण ROUT हे λ च्या व्यस्त प्रमाणात आहे माझ्या VDSA आणि VDSB मध्ये मर्यादित असमतोल आहे याचा अर्थ अॅलन आणि होलबर्ग यांनी प्रस्तावित केले की कॅस्केड करंट आरसा वापरून आम्ही साध्या चालू मिरर सर्किटमध्ये निर्माण झालेली त्रुटी कमी करू शकतो सर्वात सोप्या करंट मिरर सर्किटमधील त्रुटी कॅस्केड करंट मिरर वापरून कमी केल्या जाऊ शकतात तर सध्याच्या आरशाच्या वापराचा हा शेवट आहे मी तुम्हाला करंट मिरर म्हणून अनुप्रयोगासाठी MOSFET कसा वापरू शकतो हे दाखवायचे होते आता आपण पूरक मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर पाहू आम्ही यात जास्त तपशील जाणार नाही परंतु हे CMOS इन्व्हर्टर म्हणून कसे वापरले जाऊ शकते ते आपण पाहू तर CMOS म्हणजे पूरक मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर CMOS तंत्रज्ञान हे संगणक चिप डिझाईन उद्योगातील सर्वात लोकप्रिय तंत्रज्ञानांपैकी एक आहे आणि आज व्यापकपणे एकात्मिक सर्किट तयार करण्यासाठी वापरले जाते म्हणून जेव्हाही आपण एकात्मिक सर्किट पाहता बहुतेक प्रकरणांमध्ये आपल्याला CMOS सापडेल आजच्या संगणकाच्या आठवणी CPU सेल फोन अनेक मुख्य फायद्यांमुळे या तंत्रज्ञानाचा वापर करतात हे तंत्रज्ञान P आणि N चॅनेल दोन्ही सेमीकंडक्टर उपकरणांचा वापर करते जेव्हा तुम्ही P चॅनेल आणि N चॅनेल MOSFET कनेक्ट करता तेव्हा तुम्हाला पूरक मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर मिळेल आता NMOS किंवा द्विध्रुवीय ट्रान्झिस्टरवर CMOS चा मुख्य फायदा असा आहे खूप लहान वीज अपव्यय आणि हे खूप महत्वाचे आहे कारण आम्ही घटकांची संख्या कमी करणार आहोत किंवा एकाच वेफरवरील घटकांची संख्या वाढवणार आहोत घटकाचा आकार कमी करणार आहोत आणि एकल वेफरवरील घटकांची संख्या वाढवणार आहोत जेव्हा आपण ते करणार आहात जेव्हा आपण आकार कमी करणार असाल तर विजेचा वापर देखील नंतर कमी होईल द्विध्रुवीय ट्रान्झिस्टर किंवा NMOS तंत्रज्ञानाच्या तुलनेत CMOS तंत्रज्ञानाचा वापर करून हे शक्य आहे सर्किट स्विच झाल्यासच वीज नष्ट होते तर सर्किट आदर्श असल्यास वीज नष्ट होत नाही जेव्हा ती एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाते तेव्हाच वीज संपुष्टात येते हे NMOS किंवा द्विध्रुवीय तंत्रज्ञानापेक्षा IC वर अधिक CMOS गेट दर्शवण्यास अनुमती देते ज्यामुळे अधिक चांगली कामगिरी होते कारण जेव्हा ते कार्य करते तेव्हाच फक्त शक्ती नष्ट होते आणि म्हणूनच द्विध्रुवीय NMOS च्या तुलनेत आपल्याकडे अधिक दरवाजे असू शकतात पूरक मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर ट्रान्झिस्टरमध्ये P चॅनेल MOSFET आणि N चॅनेल MOSFET असतात तर आपण येथे पाहू शकता आमच्याकडे P चॅनेल MOSFETs आणि N चॅनेल MOSFET आहेत तर तुम्ही जे पाहता ते गेट नाही जर मी CMOS ला नॉट गेट म्हणून वापरू इच्छितो जर मी 1 ला लागू केले तर आउटपुट 0 आहे मी 0 लागू केल्यास आउटपुट 1 आहे मी कसे ऑपरेट करू शकतो एक स्विच आहे तर आपण येथे पहाल की जर VDD माझे व्होल्टेज असेल तर हे ग्राउंड आहे म्हणून जर माझ्याकडे S 1 असेल तर आउटपुट 0 असेल जरS 0 असेल तर आउटपुट 1 असेल तर मी हा बदल कसा पाहू शकतो आपण या सर्किटमध्ये येथे पाहू जेव्हा मी Vx 1 ला लागू करतो तेव्हा हे PMOS आहे तर हे चालणार नाही आणि म्हणूनच हे ट्रान्झिस्टर T1 असेल आणि ते बंद असेल आणि T2 चालू असेल आणि याचा अर्थ माझे आउटपुट व्होल्टेज 0 याचा अर्थ असा की मी Vx 0 लागू केल्यास मग काय होईल T2 बंद असेल T1 चालू असेल आणि माझे आउटपुट 1 असेल आता हे PMOS आणि NMOS मालिकेमध्ये जोडलेले काहीही नाही म्हणून जर हे अशा प्रकारे असेल आणि माझ्याकडे सर्किट असेल तर मी ते नॉट गेट म्हणून वापरू शकतो तर CMOS तंत्रज्ञानात N प्रकार आणि P प्रकार ट्रान्झिस्टर दोन्ही लॉजिक फंक्शन्स डिझाइन करण्यासाठी वापरले जातात एक सिग्नल जो एक ट्रान्झिस्टर चालू करतो तो दुसरा बंद करतो जर मी हे चालू असताना 1 बंद केले तर तेच सिग्नल पहा जे 1 ट्रान्झिस्टर चालू करते दुसरे ट्रान्झिस्टर बंद करेल हे वैशिष्ट्य पुल अप रेझिस्टर्सची आवश्यकता न करता फक्त साध्या स्विचचा वापर करून लॉजिक गेट्सची रचना करण्यास परवानगी देते येथे CMOS लॉजिक गेट्स मध्ये N प्रकार MOSFETs चे संकलन पुल डाउन नेटवर्कमध्ये NMOS लॉजिक गेट्सच्या लोड रेझिस्टरऐवजी आउटपुट आणि कमी व्होल्टेज पुरवठा दरम्यान आयोजित केले जाते CMOS लॉजिक गेट्समध्ये P प्रकार MOSFETs चा संग्रह असतो आउटपुट आणि उच्च व्होल्टेज दरम्यान नेटवर्क वाढवा येथे पुल अप रेझिस्टर म्हणून लोड रेझिस्टर वापरण्याऐवजी आम्ही पुल अप नेटवर्कचा एक भाग म्हणून P टाइप MOSFET वापरू शकतो तर CMOS ची रचना अशी आहे ते कसे जोडले गेले आहे आणि आम्ही CMOS मध्ये जास्त तपशील जाणार नाही आम्हाला फक्त हे समजून घ्यावे लागेल की जर तुम्हाला CMOS दिले गेले आणि जर तुम्हाला नॉट गेट तयार करण्यास सांगितले गेले तर तुम्ही फक्त PMOS NMOS ला संलग्न करून नॉट गेट वापरू शकता आणि CMOS चा फायदा एकाच वेळी आहे जेव्हा तो चालू स्थितीत असेल तेव्हाच ती शक्ती नष्ट करेल जेव्हा ते चालू आणि बंद स्थिती दरम्यान स्विच करते अन्यथा ते द्विध्रुवीय ट्रान्झिस्टरवर CMOS चा फायदा असणारी शक्ती नष्ट करणार नाही तर आजच्या मॉड्यूलमध्ये आपण जे पाहिले ते आम्ही P चॅनेल पाहिले आम्ही डिप्लेशन होण्याचा प्रकार पाहिला MOSFET आम्ही हस्तांतरणाची वैशिष्ट्ये पाहिली मग आम्ही करंट आरशाचा अनुप्रयोग देखील पाहिला आणि कसे आहेत सर्वात सोप्या करंट आरशातील त्रुटी प्रस्तावित कल्पना अशी आहे की आपण सर्वात सोपा करंट आरशातील त्रुटी कमी करण्यासाठी कॅस्केड करंट आरसा वापरू शकतो हा करंट आरसा 2 गटांनी प्रस्तावित केला होता एक रझावीचा आणि दुसरा अॅलन आणि होलबर्गचा आम्हाला आढळले की रझाविस मॉडेलमध्ये आम्हाला 2 ट्रान्झिस्टर λ 0 दुसरे 2 ट्रान्झिस्टर λ हे 0 च्या बरोबरीचे नाही असे गृहीत धरावे लागले जे कार्य करणार नाही आणि म्हणूनच आम्हाला एलन आणि होलबर्गचा विचार करावा लागला जिथे त्याचा अर्थ आहे जर आपण कॅस्केड करंट आरशात फॅशनमध्ये ट्रान्झिस्टर जोडले तर ROUT वाढेल आणि ROUT हे λ च्या व्यस्त प्रमाणात असेल म्हणूनच ROUT वाढल्यास कमी होईल याचा अर्थ त्रुटी 0 च्या जवळ असेल जरी ट्रान्झिस्टर Ireference आणि Io मध्ये व्होल्टेज आणि त्रुटीमध्ये अंतिम फरक असला तरीही याचा अर्थ असा की एलन आणि होलबर्ग यांनी प्रस्तावित केलेले हे विशिष्ट मॉडेल अधिक सोप्या करंट आरशामध्ये त्रुटी कशा कमी केल्या जातात हे समजून घेण्यास अधिक अर्थ प्राप्त होतो आता पुढील वर्गात आम्ही ऑपरेशनल अॅम्प्लीफायर्स काय आहेत आणि ऑपरेशनल अॅम्प्लीफायरची वैशिष्ट्ये काय आहेत हे समजून घेण्यास सुरुवात करू तर पुढच्या वर्गात भेटू आणि ऑपरेशनल अॅम्प्लीफायर्स समजून घेणे सुरू करू ज्याला Op Amps असेही म्हणतात आज मी तुम्हाला शिकवलेल्या गोष्टी बघून तुम्हाला काही प्रश्न असल्यास मला मोकळेपणाने विचारा अभ्यासक्रम अशा प्रकारे तयार केले गेले आहेत की आपणास समज आणि Op Amps MOSFETs आणि ICs एकाच वेळी कसे तयार केले जातात याची कल्पना येते आम्ही काही मूलभूत विषयांच्या अभ्यास करू तर हे आपल्याला आपल्या अॅनालॉग सर्किट डोमेनमध्ये बहुतेक विषय कव्हर करण्यात मदत करेल अजून एक अभ्यासक्रम आहे जो मी आत्ता शिकवतो त्यापेक्षा एडव्हान्स आवृत्ती आहे परंतु मला जे वाटले ते आपण अशा गोष्टीपासून सुरू करूया ज्यामध्ये केवळ मूलभूत गोष्टींचा समावेश नाही परंतु प्रयोगाचा दृष्टिकोन देखील समाविष्ट आहे तर आम्ही या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून बरेच प्रयोग देखील पाहू म्हणून मी या टप्प्यावर हे मॉड्यूल पूर्ण करेन आणि मी तुम्हाला पुढच्या वर्गात भेटेन तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या